तर हे एलडीओ वापरण्यास अगदी सोपे आहे आपण हे पाहू शकता की आपण एलडीओ वर 2 रजिस्टर्स स्थापित केलेले आहे आणि हे आउटपुट कॅपेसिटर स्थापित केले आहेत आणि नंतर इनपुट कॅपेसिटर आणि हे सर्व सर्किट कार्य करण्यासाठी आवश्यक आहे आणि म्हणून मी या एलडीओ चा आढावा घेतो एलडीओ खरेदी करायचे असेल तेव्हा आपल्याला काळजी करण्याची आवश्यकता नाही तर याबद्दल बरेच काही आहे परंतु एलडीओ चे कोणते प्रकार आहेत हे जाणून घेणे महत्वाचे आहे जे आपल्यासाठी उपलब्ध आहेत एनसी मॉस किंवा एन मॉस एलडीओ आणि पी मॉस पी मॉस एलडीओ ठीक आहे तर आपण हे करू शकता तर ते कोठे वापरले जातात आणि कोणत्या परिस्थितीत ते वापरतात जर आपण इनपुट आणि आउटपुट हे विशेष श्रेणीत पाहत असाल तर आपण इनपुट 1 5 व्होल्ट देऊन आणि रेगुलेटेड आउटपुट 1 व्होल्ट मिळते तेव्हा आपण कमीतकमी इतकी खात्री बाळगू शकतो की हा एन मॉस एलडीओ आहे कारण शेवटी मला असे म्हणायचे आहे की बहुतेक कंपन्या हे तंत्रज्ञान म्हणून वापरतात आपल्याकडे हे 1 व्होल्ट असताना 1 अँपियर दिले जाऊ शकते तर आपण 1 वॅट डेसीपेट करत आहात परंतु ड्रॉप आउट फक्त 0 5 व्होल्ट इतकाच फरक आहे आणि जर ते एक वॅट असेल तर ते 1 अँपियर असेल तर आपल्याकडे 500 मिली वॅटचे डिसिपेशन होते आपणास इनपुट आउटपुट दरम्यान मोठ्या हीट सिंक ची आवश्यकता नाही तर या प्रकारे आयपी IP आणि आयओ IO असे इनपुट दाखवा आपण केवळ 0 5 व्होल्ट ड्रॉप करत आहोत आणि करंट सतत प्रवाहित होत आहे 1 अँपियर माफ करा ते सुमारे 500 मिली वॅट आहे तर आपण एनएमओएस खरेदी करू शकता दुसरीकडे पीएमओएस कदाचित या प्रकारच्या इनपुट व्होल्टेज रेंज पेक्षा ते जास्त असू शकते 3 ते 36 व्होल्ट इनपुट आणि आउटपुट देखील कॉन्फिगर करण्यायोग्य आहे असे म्हणू शकता आपण असे म्हणू शकता की ते 12 व्होल्ट्स पर्यंत कॉन्फिगर करू शकता जर हा कॉन्फिगरेशन चा प्रकार असेल तर आपण असे म्हणू शकता की हे पी मॉस वर आधारित एलडीओ आहे दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर हे एक सिरीज पास एलिमेंट आहे जे एकतर एन मॉसफेट किंवा पी चॅनेल एन चॅनेल मॉसफेट किंवा पी मॉस चॅनेल मॉसफेट आहे याचा अर्थ असा आहे दुसरे काहीही नाही जर तुम्ही या चित्राकडे पहिले तर त्या अगोदर मी हे चित्र पुन्हा काढतो इथे तुम्ही असे म्हणू शकता की हे एन मॉस एन मॉसफेट सिरीज एलिमेंट आहे तर एन मॉस सिरीज एलिमेंट मध्ये काय करू शकता हे सामान्यतः ड्रेन ला जोडलेले आहे त्यामुळे आउटपुट सोर्स कडून घेतले गेले आहे आणि गेट म्हणजे एरर एम्पलीफायर आहे सिस्टम रेगुलेशन मिळवण्यासाठी आउटपुट मूलत या सिस्टम द्वारे घेतले जाते तर सामान्यत आपण हे एन चॅनेल एन मॉस किंवा एन चॅनेल एन मॉसफेट बाबतीत करू शकता जर ते पी मॉस असेल तर आपण फक्त या उलट करा आणि त्यानुसार सर्किट तयार करा तर सिरीज पास एलिमेंट कोणतेही असो सर्किट तेच राहील एक्सटर्नल र्व्ह्यूवर साठी डिझायनर साठी ते तसेच आहे आणि ज्या मुद्द्यांविषयी आपण चर्चा करतो ते देखील समान आहेत तर खरंच ते एनमॉस किंवा पीमॉस आहे याची काळजी करण्याची गरज नाही परंतु आपणास ते माहित असणे आवश्यक आहे आता मी या गोष्टीकडे आपले लक्ष वेधून घ्यायला हवे तर मी परत इथे येतो आणि याविषयी मी तुम्हाला काही दाखवू इच्छितो तर मी नोड रप्चर विषयी स्पष्टीकरण दिले आहे तर हा पार्ट मी थोडक्यात एक्सप्लेन करतो त्यामुळे या कोर्स मधील बर्याच गोष्टी आपल्याला कनेक्ट करण्यात मदत होईल तर सोयीसाठी मी पुन्हा ड्रॉ करतो मी हे एन चॅनेल सिरीज पास एलिमेंट आधारित किंवा एन मॉसेफट आधारित एलडीओ इंटर्नल सर्किटरी पुन्हा ड्रॉ करतो मी काय करेन हे पुन्हा ड्रॉ करेन तर ही स्पेस पुरेशी नाही तर मी काय करेन मी एक नवीन शीट घेईन आणि इथे ड्रॉ करतो तर मी हे अशा प्रकारे दाखवेन आणि मी एक गेट घेतो हे एक एनमॉस एन चॅनेल मॉसफेट आहे म्हणूनच जर ते एक एन चॅनेल मॉसफेट असेल तर हा ड्रेन आहे हा सोर्स असला पाहिजे आणि हा गेट असावा आणि मी काय करतो याला फीडबॅक देतो जे देणे आवश्यक आहे तर हे आणि हे आहे या पॉईंट ला सेन्सिंग करणार आहे आणि हे असे एरर एम्पलीफायर ला कनेक्ट केलेले आहे जे ला कनेक्ट केलेले आहे आउटपुट प्रत्यक्षात गेट ला ऑपरेट करते हा पॉईंट काय आहे आणि हा पॉईंट काय आहे आणि हे आहे जे आपण पाहू शकता हे अगदी सोपे आहे निश्चितपणे आपण स्टॅबिलिटी कॅपॅसिटर शिवाय स्टेबल मिळणे कठीण आहे आणि त्यानंतर आपल्याला लोड करायचा आहे हे आहे मी हे ही म्हटले होते की आपल्याला इनपुट कॅपॅसिटर ची आवश्यकता आहे आणि हा आहे याची निवड करताना काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे कारण त्याच्यामुळे वोल्टेज लूप ला स्टॅबिलिटी मिळते दुसर्या शब्दांत जर आपण कॅपेसिटर इक्विव्हॅलेंट इलेक्ट्रिकल सर्किट घेतल्यास आपण एक पॅरासीटिक रेजिस्टर सिरीज मध्ये आणि एक पॅरासीटिक रेजिस्टर पॅरेलल मध्ये आहे हे समस्या निर्माण करेल हे एक कॅपेसिटर आहे हे सिरीज आणि पॅरेलल असे 2 पॅरासीटिक रेजिस्टर आहेत आपल्याला ते दिसत नाही परंतु त्यांचा या कॅपेसिटरच्या परफॉर्मन्स वर परिणाम झाला आहे या कॅपेसिटर च्या इफिशियन्सी वर सिरीज रेजिस्टर चा काय परिणाम होतो तर ते म्हणजे इफिशियन्सी कमी करणे या पॅरेलल रेजिस्टर मुळे लिकेज ही एक समस्या आहे ज्यामुळे जी आपल्याला स्टोरेज च्या इफिशियन्सी वर परिणाम होतो कारण हे रजिस्टर आपोआप व्होल्टेज ड्रॉप करते आणि नंतर चार्ज होत नाही तर कॅपॅसिटर चार्जिंग रेट मुळे सिरीज रेजिस्टर वर बेरिंग होते जे मुख्यता कॅपेसिटर पॅरासीटिक आहे म्हणूनच हे सर्व काही चार्जिंग रेट आणि इफिशियन्सी शी संबंधित आहे आणि प्रत्यक्षात स्टोरेज पेक्षा जास्त चार्जिंग इफिशियन्सी शी आणि त्याहीपेक्षा जास्त लिकेज शी संबंधित आहे म्हणूनच आपण येथे रेगुलेट करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि जर आपण कॅपेसिटर निवडला ज्यास हाय सिरीज रेजिस्टर असेल अर्थात ही एक समस्या आहे त्यामुळे बीटिंग होते तेच आपल्याला बाबतीत नको आहे आपल्याला अतिशय अचूकतेने ही वैशिष्ट्ये साध्य करता आली पाहिजेत आपण त्यासह आणखी काय करू शकता ते पाहूया आणि म्हणूनच आपण हे म्हणत आहोत की हे सी आउट रजिस्टर महत्वाचे आहे चला तर मग आपण या एन मॉस आणि सी मॉस सिरीज पास एलिमेंट याविषयी चर्चा करूया हे पहा हे एक एन मॉस सिरीज पास एलिमेंट आहे ज्याचे आउटपुट व्होल्टेज वाढते किंवा कमी होते अशी स्थिती उद्भवू शकते की हा गेट व्होल्टेज आउटपुट वोल्टेज पेक्षा जास्त असेल प्रत्यक्षात हे कसे आणि कधी घडते म्हणजे काय होते तर इथे काय होईल ते सांगायचे म्हणजे जर आउटपुट व्होल्टेज दिसत नसेल आणि ते मिळवायचे असेल तर गेट व्होल्टेज आउटपुट व्होल्टेज पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे आणि व्होल्टेज असल्यास हे आउटपुट व्होल्टेज पेक्षा कमी असणे आवश्यक आहे आणि गेट व्होल्टेज काही वेळा पेक्षा जास्त गरजेचा असतो हे कसे निर्माण करता येईल थोडक्यात ते चार्ज पंप किंवा एक्स्टर्नल बायास वापरतात आणि नंतर मला हे हाय व्होल्टेज द्यावे लागेल जेणेकरून हे एन मॉस सिरीज पास एलिमेंट काम करेल आपल्याला काळजी करण्याची आवश्यकता नाही कारण हे सर्व खरोखरच एलडीओ चिपच्या आत इम्प्लिमेंट केले गेले आहे आणि हे आपल्यासाठी काळजी करण्याचे कारण नाही परंतु असे असले तरीही आपल्याला माहित असले पाहिजे की तेथे परिस्थिती असू शकते जेथे काही विशिष्ट लोडिंग परिस्थितीत गेट व्होल्टेज सोर्स व्होल्टेज पेक्षा जास्त असावा लागतो आता स्टेप बाय स्टेप बघूया आणि काळजीपूर्वक लोडींग कंडिशन समजून घेऊया आणि हे एलडीओ कार्य कसे करते ते पाहू त्यासाठी मी x अक्षावर I आणि y अक्षावर काढत आहे आणि काय आहे आणि y अक्षावर मी लोड करंट दाखवतो आणि ड्रेन करंट म्हणजे दुसरे काहीही नाही परंतु लोड करंट आहे तर आपण काय दर्शवतो मी सॅच्युरेशन लाईन दर्शवितो ही मूलत सॅच्युरेशन लाईन आहे आणि तुम्हाला 5 व्होल्ट आणि 3 3 मध्ये स्वारस्य आहे 5 व्होल्ट इनपुट 3 3 आहे आणि लोड करंट I out जास्तीत जास्त 500 मिली अँपिअर आहे निश्चितपणे हे या लोडवर अवलंबून असते नेहमीच ते बदलणारे असते हे डायनामिकली बदलणारे लोड आहे काहीवेळा आपल्याकडे मायक्रोकंट्रोलर सेन्सर आणि त्याद्वारे सर्व पेरिफेरल जोडलेले असू शकतात आणि म्हणूनच हे एक अतिशय हाय करंट प्रवाहित करू शकते काही वेळा मायक्रो कंट्रोलर ओन असतो आणि इतर पेरिफेरल कमी लेवल ला असतात ज्याचा अर्थ असा आहे की करंट कमी होत आहे तर ही एक डायनामिक परिस्थिती आहे आणि त्या सर्वांचा अर्थ असा की हे कधीच निश्चित केले जात नाही की ते नेहमीच बदलत असते आणि या रेगुलेटरने हे सुनिश्चित केले पाहिजे की हा लोड कसा आणि किती ही बदलत राहिला तरीसुद्धा सिस्टम चे हाय रेसोल्युशन राखणे हे गरजेचे आहे जर तुम्हाला हा पॉईंट मार्क करायचा असेल तर आपण हे 0 5 घेऊया हे 1 व्होल्ट आणि हे 1 5 व्होल्ट आणि हे 2 व्होल्ट घेऊया हे आपल्याला हवे असलेले व्होल्टेज आहे तर हे व्होल्टेज ड्रॉप आहे ड्रॉपआउट व्होल्टेज जो व्होल्टेज सिरीज एलिमेंट मध्ये ड्रॉप होतो हा व्होल्टेज ड्रॉप आहे जो सिरीज एलिमेंट च्या अक्रॉस आहे हे अगदी सोपे आहे हे 5 आहे तर 3 तर हे आहे जे 1 7 आहे तर 1 7 येथे कुठेतरी येते हे सर्व काही ठीक आहे आता ड्रेन करंट 0 5 एंपियर आहे जो सर्वात जास्त व्हॅल्यू असलेला पॉईंट आहे तर मी येथे अशाप्रकारे लाईन काढतो की ज्यामुळे 1 7 इथे येईल मला खात्री आहे की आपण सर्व आता या मुद्द्यावर सहमत आहात तर येथे आपल्याकडे अशी परिस्थिती आहे की ही गरज आहे तर आपल्याकडे 1 7 आहे आणि हे प्रत्यक्षात ड्रॉप दाखवते आणि जास्तीत जास्त करंट जो 500 मिली एंपियर आहे आपल्याला कदाचित हे माहित नाही आहे जे आपल्याला या टप्प्यावर माहित असणे गरजेचे आहे ते म्हणजे काय आहे चला 3 व्होल्ट्स ठेवूया ते 3 व्होल्ट आहे जर आपण गेट आणि सोर्स या मध्ये दिले ते 3 व्होल्ट आहेआणि सिस्टीम 1 7 व्होल्ट चा ड्रॉप च्या अक्रॉस देते सोर्स मधून 3 व्होल्ट चा सोर्स ड्राईव्ह होऊ शकतो याला आपण x पॉईंट म्हणू या आता अशी सिच्युएशन घ्या की जेथे लोड करंट वाढतो आणि तो 0 7 एंपियर पर्यंत जातो तर मी स्पष्टतेसाठी हे पुन्हा ड्रॉ करतो तर आपण या चित्रात व्यवस्थित बघू शकता की हे 0 5 वरून 0 7 वर गेले आहे आणि ते येथे आहे जे आपल्याला नको आहे तर मूलत आपणास हे करणे आवश्यक आहे तर येथे लोड करंट वाढत आहे आपल्याला हा व्होल्टेज ड्रॉप मेंटेन करावा लागेल परंतु जोपर्यंत आपण असे काहीतरी करणे आवश्यक आहे जेणेकरुन वाढतं आहे जोपर्यंत 3 5 व्होल्ट पर्यंत वाढतं आहे तोपर्यंत आपल्याला रेगुलेशन मिळत नाही तर आपण हे पाहू शकता की जोपर्यंत वाढतं नाही तोपर्यंत आवश्यक लोड करंट सोर्सिंग करणे शक्य होणार नाही तर मला वाटते की येथे जे महत्त्वाचे आहे ते म्हणजे काही कारणास्तव येथे मी 500 मिली अपिअर कमाल लिहिले आहे आहे परंतु हे शक्य आहे की काही ट्रांजिट कंडिशन असेल मी हा शब्द जास्तीत जास्त काढून टाकेल तर येथे आपण चर्चेत या पॉइंट चे उल्लंघन करीत नाही हा आपण पॉइंट y असे म्हणू या हा आपला पॉइंट y आहे तर येथे आपल्याला एडिशनल द्यावा लागेल तर ते प्रत्यक्षात फिरते तर काळजीपूर्वक पहा की आपण या व्होल्टेज ड्रॉप चे उल्लंघन केले आहे परंतु प्रत्यक्षात आपण ते 1 7 वर ठेवत आहात आता वेगळी केस घेऊया जिथे इनपुट कमी होते जर इनपुट ग्राफिक दृष्ट्या कमी होत असेल तर आपल्याला हा पॉईंट सॅच्युरेशन मध्ये ठेवावा लागेल आपल्याला हा पॉईंट रेगुलेशन मध्ये ठेवावा लागेल जिथे बदलत राहते जोपर्यंत आपण हा ड्रॉप कमी करत नाही तोपर्यंत आपण येथे योग्य ते करू शकत नाही जोपर्यंत आपण हा ड्रॉप कमी करत नाही तोपर्यंत आपण आपल्यास जे हवे आहे त्याकरिता आपण डिझाइन करत आहात ते मिळणार नाही तरयेथे आपण पाहू शकता की तोच राहतो परंतु काही पॉइंट मागे सरकला आहे दुसर्या शब्दांत सांगायचे झाले तर आपण च्या कमी होण्याच्या दिशेने जात आहोत आपण हा ड्रॉप बदलत आहोत आणि या पॉइंट ला z झेड म्हणूया तर मूलत हा एलडीओ x एक्स ते y ते z झेड पर्यंत आणि यापुढेही जात आहे स्थितीत बदल झाल्यामुळे किंवा आउटपुट लोड कंडिशन मधील परिस्थितीत बदल झाल्यामुळे चला आपण एक साधा ओहम लॉ वापरूया आणि येथे एक साधी संकल्पना प्रदर्शित करू जे आपल्याला संपूर्ण चर्चा बर्याच चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल चला या दोन गोष्टी परत बघूया आपणास असे दिसेल की इनपुट वर ड्रॉप 5 व्होल्ट 3 जर आपल्याला रेझिस्टन्स आर ची व्हॅल्यू काढायची असेल तर हे फक्त वजा 5 व्होल्ट होईल क्षमस्व हे व्यवस्थित येत नाही तर मी हे इथे लिहितो आपल्याला रेझिस्टन्स आर ची व्हॅल्यू काढायची असेल तर हे 5 व्होल्ट वजा 3 3 मॅक्झिमम लोड करंट 0 5 एंपियर जे 3 4 ओहम देते आपण आपल्या इच्छेनुसार कोणतीही व्हॅल्यू घेऊ शकता याचा अर्थ असा आहे की या सीरीज पास एलिमेंट चा रेजिस्टन्स 3 4 ओहम इतका आहे दुसर्या शब्दांत गृहित धरा की आपण हे एका निश्चित 4 4 ओहम रजिस्टर ने बदलले आपण 5 व्होल्ट देऊ शकता आणि 0 5 एंपियर च्या मॅक्झिमम लोड करंट सह आपण 3 3 चे आउटपुट घेऊ शकता हे नेहमीच नसते आणि बऱ्याच वेळा लोड बदलत राहते आपल्याला फक्त एक अशी यंत्रणा हवी आहे जिथे हा रेजिस्टन्स देखील नेहमी बदलला जाऊ शकतो दुसऱ्या शब्दात सांगायचे तर हे सोर्स आहे मॉसफेट ड्रेन आहे आणि हा बदल मूलत काही नाही परंतु आपण प्रदान करत असलेल्या गेट व्होल्टेज आहे सोप्या भाषेत आपल्याला ड्रेन आणि सोर्स यामधील रेजिस्टन्स मध्ये बदल करायचा आहे याला देखील म्हणतात एलडीओ कंट्रोल लूप सिरीज एलिमेंट मध्ये बदल करते यापेक्षा वेगळे काही नाही खर हेच सत्य आहे जे लोड असताना मिळते तर एन मॉस एन चॅनेल मॉसफेट मध्ये सामान्यत खूप कमी खूप कमी म्हणजे 1 ओहम पेक्षा कमी असेल कदाचित 0 5 ओहम कदाचित 0 1 ओहम इत्यादि असू शकतो आपण जितके कमी तितके चांगले आपण संपूर्ण डिव्हाइस वर असलेल्या काही व्होल्टेज ड्रॉप मुळे मोठ्या प्रमाणात करंट पास होऊ शकतो आणि म्हणूनच तो रिस्पॉन्स खरोखरच खूप चांगला आहे आणि आपण मागील चर्चेत एलडीओ च्या डायनामिक रिस्पॉन्स चे वर्णन केले होते आपणास माहित आहे की एन मॉस पी मॉस किंवा पी चॅनेल मॉसफेट आर डी एस n MOS PMOS or p channel MOSFET R d s बर्यापैकी जास्त आहे मी एवढेच सांगण्याचा प्रयत्न करीत आहे की मी कोणतीही संख्या देऊ इच्छित नाही कारण प्रत्येक उत्पादक वेगवेगळी मूल्ये नमूद करतो परंतु आपल्याला हे लक्षात घ्यावे लागेल की तंत्रज्ञानासाठी आपण हे सर्व कंट्रोल लूपसह करीत आहोत आपण प्रत्यक्षात ड्रेन आणि सोर्स यांच्या मधील रेजिस्टन्स बदलण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि अशाप्रकारे रेगुलेटर स्टेबल राहून आपणास मदत करते तर ही एक महत्वाची गोष्ट आहे जी तुम्ही लक्षात घ्या आम्ही पॉवर डेसीपेशन साठी अगदी सोपी समीकरणे लिहू शकतो पॉवर डेसीपेशन आऊटपुट हे खालील प्रमाणे दिले जाते बरोबर इनपुट पॉवर देखील महत्वाची आहे आणि तितकेच सोपे पण आहे आणि एलडिओ चे पॉवर डेसीपेशन अत्यंत महत्त्वाचे आहे आणि याला आपण ड्रेन करंट असे म्हणतो परंतु कृपया लक्षात घ्या की एलडीओ कार्यान्वित करण्यासाठी काही प्रमाणात क्यूसेंट करंट वापरला जातो तर आपल्याला क्यूसेंट करंट देखील वापरावा लागेल तर क्यूसेंट करंट खूपच कमी असल्याने आपण एलडीओ चे पॉवर डेसीपेशन अप्रॉक्सीमेट करू शकता तर ही एक अतिशय महत्वाची थीम आहे आपण येथे ही चर्चा पूर्ण केली आहे आपण हे पाहू शकता आपल्याला कधीकधी एन चॅनेल मॉसफेट चे रेगुलेटर द्वारे रेगुलेशन व्यवस्थित होण्यासाठी गेटवर हाय व्होल्टेज द्यावे लागते आणि हे सामान्यत चार्ज पंप वापरुन केले जाते जे एलडीओ च्या आत थोडेसे उपकरण आहे आणि जे आपण बाहेरून देखील खरेदी करू शकता मूलभूतपणे व्होल्ट वापरणे काहीच नाही परंतु व्होल्टेज मल्टिप्लायर वापरणे महत्वाचे आहे आणि म्हणूनच ते आपल्या कामाच्या उद्देशाने कसे तयार करावे ते पाहू तर हा गोष्टीचा एक भाग आहे गोष्टीचा दुसरा भाग म्हणजे आपल्याला डेटा शीट पहावी लागेल आणि एलडीओ चे अनेक पॅरामीटर्स समजून घ्यावे लागतील तर या एलडीओ साठी काही महत्त्वाचे पॅरामीटर्स लिहूया आणि आपण प्रत्यक्षात एखादा प्रयोग करू शकतो का ते ही पाहूया प्रयोग चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि नंतर परत या सिद्धांताचा वापर करून प्रयोग समजून घेऊया आपला समज त्या प्रयोगामागे ठेवा आणि नंतर एलडीओ बद्दल सर्व काही सारांश रूपाने सांगा आता आपण इथे थांबूया